जोपर्यंत अॅड्रेस मल्टिप्लेक्सिंगचा संबंध आहे तोपर्यंत आपल्याकडे 8051 आहे जेव्हा तो बाह्य प्रोग्राम मेमरीशी जोडलेला असतो तेव्हा तो EPROM असतो तर ही पोर्ट 0 वरून बाहेरील अॅड्रेस बस आहे पोर्ट 2 उच्च क्रमाने अॅड्रेस बस A 8 ते A 15 बिट्स प्रदान करीत आहे पोर्ट 0 एक मल्टीप्लेस्ड अॅड्रेसेड डेटा बस आहे तर हे लोअर ऑर्डरच्या अॅड्रेसची बस डी मल्टिप्लेक्सिंग आणि 74373 लॅच मल्टीप्लेक्सिंगमधून गेली आहे एएलई सिग्नल 74373 च्या G पिनशी जोडलेला आहे ज्याद्वारे आपण बसमध्ये उपलब्ध असलेला पत्ता सक्रिय करू शकतो आणि तो येथे आढळतो म्हणून जोपर्यंत या ईप्रोमचा संबंध आहे तो सतत अॅड्रेस बस पत्ता ए 7 ते ए 15 मध्ये जप्त करतो आणि जेव्हा ही पीएसईएन बार लाइन सक्रिय होते तेव्हा ती या ईप्रोम चिपच्या ओई बार पिनशी जोडली जाते आम्ही म्हटल्याप्रमाणे ओई बार रीड बारसारखे आहे आणि हे आऊटपुट देखील सक्षम आहे जेव्हा या लाइन्स दिल्या जातात तेव्हा EPROM पोर्ट 0 वरील सामग्री डेटा बसवर ठेवेल जी वर 8051 पर्यंत पोहोचते तर अशा प्रकारे आपण बाह्य प्रोग्राम मेमरीला 8051 चिपशी कनेक्ट करू शकतो तर आपण ह्याला बाह्य कोड मेमरी देखील म्हणतो कारण बाह्य प्रोग्राम मेमरी सहसा प्रोग्राम धारण करते नक्कीच त्यांना काही प्रकरणांमध्ये आपण कनेक्ट देखील करू शकता आणि डेटा देखील प्रविष्ट करू शकता परंतु सर्वसाधारणपणे त्यास केवळ कोड म्हणून स्वीकारले जाईल जर आपण टाइमिंग डायग्रामकडे पाहिले तर ते आपल्याकडे असलेले ऑसिलेटर घड्याळ आहे आपल्याकडे या टप्प्यावर ALE सिग्नल सक्रिय झाला आहे त्या वेळी पोर्ट 0 वर जे काही ठेवले जाईल ते लोअर ऑर्डर एड्रेसवर बिट्स ठेवेल आणि येथे त्यास अर्थ प्राप्त होईल जेव्हा त्यानंतर या पीएसईएन बार लाइन कमी केली जाते तेव्हा पीएसईएन बार लाइन कमी पासून उच्च पर्यंत संक्रमण करते तर हे पॉईंट म्हणून घेतले जाते ज्यावर डेटा बसमध्ये ऑपकोड उपलब्ध होईल तर या टप्प्यावर पीसीचे हे सक्रियकरण आणि या पीएसईएन बारच्या सक्रियण दरम्यान मेमरीने डेटा बसमध्ये ऑपकोड समाविष्ट करणे अपेक्षित आहे अशाप्रकारे कोणत्याही वेळी ओपकोड उपलब्ध होईल आणि जेव्हा पीएसईएन बार लाइन कमी ते उच्च पर्यंत संक्रमित होते तेव्हा केवळ ऑपकोड मेमरीद्वारे घेतले जाईल तर हा प्रोटोकॉल असा आहे की मेमरीने दीर्घ कालावधीसाठी ऑपकोड उपलब्ध ठेवला पाहिजे आणि नंतर हे 8051 PSN बार लाइनद्वारे या ऑपकोडचे स्पष्टीकरण देईल आणि ते हे मूल्य पुन्हा करेल काही काळानंतर एएलई सिग्नल कमी होईल आणि जेव्हा तो कमी होत असेल तेव्हा तो लोअर ऑर्डर अॅड्रेस बस पोर्ट 0 लाँच करण्यासाठी मूल्य कमी म्हणून वापरला जाईल म्हणूनच आपण पहात आहात की जेव्हा हे सिग्नल खाली पडत असतात तेव्हा ते मूल्ये जाणण्यासाठी वापरतात किंवा त्याचप्रमाणे एएलई सिग्नल जेव्हा वरपासून खालपर्यंत संक्रमण करत असतात तेव्हा ते प्रत्यक्षात ट्रिगर पॉईंट्स म्हणून घेतले जातात PSN बार जेव्हा तो कमी वरून उच्चपर्यंत संक्रमित होतो तेव्हा तो पॉईंट मेमरी डेटा घालण्यासाठी ट्रिगर पॉईंट म्हणून घेतला जातो तर अश्याप्रकारे बाह्य कोड मेमरी अक्सेस रीडिंगद्वारे हे संपूर्ण ऑपरेशन केले जाते दुसरीकडे आपण बाह्य डेटा मेमरी कनेक्शनकडे पाहिले तर कनेक्शन खालीलप्रमाणे आहे तर इथेही आम्हाला एक किलो बाईट मिळाली तर आमच्याकडे एक किलो बाइट आहे याचा अर्थ रॅममध्ये 10 पत्ते लाइन्स असतील ही लोअर अॅड्रेस बस जी A0 ते A7 पर्यंत आहे आणि A8 आणि A9 मेमरी चिपशी कनेक्ट केली जाईल कारण 10 पत्ते लाइन्स मिळाल्या आहेत अड्रेस बस A0 ते A7 हे पोर्ट 747373 क्रमांकावर अॅड्रेस बसच्या डेमप्लेक्सिंगद्वारे 0 या पोर्टमधुन येईल A 8 आणि A 9 हे दोन्ही पोर्ट 2 बिट नंबर 0 आणि बिट नंबर 1 वरून येत आहेत तर उर्वरित बिट कनेक्ट केलेले नाहीत तर जर आपल्याला माहित असेल की ते फोल्डिंग आणि हे सर्व असू शकते म्हणूनच आम्ही त्यात जाणार नाही तर इतर बिट्ससाठी दुमडण्या कारणीभूत ठरते की नाही याची आम्हाला पर्वा नाही रीड बार लाइन ओई बारशी कनेक्ट केलेली आहे आणी ते या रॅम चिपचे आउटपुट सक्षम करते डब्ल्यूआर बार लाइन रॅम चिपच्या डब्ल्यूआर पिनशी कनेक्ट केलेली आहे म्हणून इतर कोणतेही डीकोडिंग केले गेले नाही तर हे सीएस बार पिन ग्राउंड केलेले आहे तर ही रॅम नेहमीच सक्षम असते जेव्हा जेव्हा बसवर अड्रेस ठेवला जातो आणि जेव्हा सिग्नलला आरडी बार किंवा डब्ल्यूआर बार दिला जातो तेव्हा मेमरी सेलची सामग्री पोर्ट 0 वर वाचण्यासाठी डेटा बसवर उपलब्ध होईल म्हणून या व्यतिरिक्त आपला या पीएसईएन बार लाईनशी काही संबंध नाही म्हणून जर आपल्याकडे बाह्य EPROM नसल्यास PSEN बार त्यास कधीही कनेक्ट होणार नाही आणि जर EPROM असेल तर PSEN बार लाइन ही EPROM शी कनेक्ट केली जाऊ शकते ही ईए बार लाइन बाह्य प्रवेश उच्चशी जोडली गेली आहे कारण जोपर्यंत कोडचा संबंध नाही तोपर्यंत बाह्य तो प्रवेश करीत नाही तर हे डेटा एक्सेस आहे म्हणून त्यास कोणतीही अडचण नाही वरील टाइमिंग आराखड्यातून ही बाह्य डेटा मेमरी अक्सेस एमओव्हीएक्स सूचनांद्वारे केली गेली आहे आपण या एमओव्हीएक्स सूचनांना नंतर सविस्तरपणे पाहूया परंतु मूलत त्यांचे स्वरूप असे आहे हे MOVX DPTR सारखे आहे किंवा डीपीटीआर रजिस्टरला जोडीने दर्शविलेल्या मेमरी रजिस्टरमध्ये A रजिस्टरकडून डेटा मिळवणे हा दुसरा पर्याय आहे मोव्हएक्स ए डीपीटीआर MOVX A DPTR संचयीकाच्या रजिस्टरमध्ये किंवा स्टोरेजसाठी मेमरी स्पेसची सामग्री मिळविण्यासाठी आणखी एक आवृत्ती आहे त्या MOVX सूचनांच्या 2 आवृत्त्या आहेत त्यामुळे बाह्य डेटा मेमरी अक्सेससाठी MOVX वापरते ते MOVX टिप्पणी किंवा MOVX सूचना वापरते तर ते कसे कार्य करते तर तुम्हाला दिसेल की प्रथम त्याला मेमरीद्वारे सूचना घ्याव्या लागतील त्या उद्देशाने ही सूचना बाह्य स्मरणशक्तीमध्ये आहे हे गृहित धरून PSEN बार लाइन सक्रिय केली आहे तर तुम्हाला बाह्य रोम बाह्य ईप्रोम कडून ऑपकोड मिळेल आपण या बाह्य रोमचा वापर कसा करावा याबद्दल आम्ही आधीच चर्चा केली आहे एएलई सिग्नलने खाली दिलेल्या ऑर्डरचा अड्रेस सक्रिय केला हाई ऑर्डर शोध पीसी वर केले जाते त्यामुळेच पीएसईएन बार अधिक वाढत आहे डेटा बसवर एमओव्हीएक्स ऑपकोड उपलब्ध आहे नंतर डीकोडर त्या एमओव्हीएक्सच्या सूचनांना डीकोड करेल आणि आता ती दुसर्या टप्प्यात जाईल त्या दुसर्या चरणात त्यास रिड बारची लाइन घ्यावी लागेल तर डीपीटीआर रजिस्टरमध्ये दोन जोड्या डीपीएच आणि डीपीएल वरून 8 जोड्यांची नोंद असते तर डीपीटीआर मधे 16 बिट रजिस्टर आहे म्हणून हा डीपीएच पोर्ट 2 वर जोडला जाईल कारण बाह्य अॅड्रेस बस त्याद्वारे बाह्य रॅमला जोडली जाईल ही डीपीएल पुन्हा पोर्टवर असलेल्या डेटा बससह पुन्हा मल्टीप्लेक्स केली जाईल लोअर ऑर्डर अॅड्रेस बस मल्टिप्लेक्स्ड केलेले असते म्हणून लोअर ऑर्डर अॅड्रेस बस मूल्य डीपीएल घालते तर हाय ऑर्डर अॅड्रेस बसला डीपीएचची सामग्री मिळाली आहे लोअर अॅड्रेस बसमध्ये डीपीएलमधील सामग्रीचे नियंत्रण केले आहे आणि नंतर हे रीड बार सिग्नल सक्रिय केले आहे डेटा बसमध्ये डेटा उपलब्ध होईपर्यंत रीड बार सिग्नल बाह्य रॅमपासून कमी ते उच्च पर्यंत संक्रमित करते तर या आरोहित काठाचे मूल्य 8051 चिपद्वारे वाढविले जाईल म्हणून MOVX ने सूचना पूर्ण केल्या आहे MOVX मुळात A रजिस्टर मधील मेमरी स्थानाची सामग्री वाचत असल्याने जर तुम्हाला बाह्य मेमरीवर A रजिस्टरची सामग्री लिहायची असेल तर बार सिग्नल अशा प्रकारे वाचेल तर त्या प्रकरणात डब्ल्यूआर बार सिग्नल द्यावा लागेल आणि येथे ते बाह्य डेटा इनपुटमधून येण्याऐवजी A रजिस्टर जमा करणार्यापासुन होईल तर ह्याचप्रकारे बाह्य कोड मेमरी कनेक्शन असे केले जाते म्हणूनच आपल्याला हा हाय ऑर्डर पत्ता बस P 2 प्रदान केला जातो तसेच आपल्याला पोर्ट 2 0 ते 2 7 पर्यंत प्रदान केले जाते जो A8 ते A15 पर्यंत जोडलेला आहे नंतर पोर्ट 0 मल्टीप्लेक्स अड्रेस डेटा बस प्रदान करते तर हे 8 बिट रॅम चिपच्या डेटा बस आणि रॉम चिपच्या डेटा बसशी जोडलेले आहे आणि हे 74LS73 लॅचवर देखील केले जाते तिथे ते एएलई सिग्नलद्वारे डी मल्टिप्लेक्स केलेले आहे तो अड्रेस आणि डेटा बस एएलई सिंगलने डी मल्टिप्लेक्सिंग केला आहे 74373 पीएसईएन बार लाइनची G पिन ओई बारशी जोडलेले आहे आणि CS बार लाइन ग्राउंड केलेली आहे तसेच EA बार लाइन ग्राउंड केली आहे तर याचा काही असा अर्थ नाही कारण तो डेटा अक्सेस करत नाही तर बाह्य डेटा मेमरी अक्सेससाठी डब्ल्यूआर बार लाइन राइट बारशी कनेक्ट केलेली असते रीड बार लाइन राइट बारशी जोडलेली आहे आणि या प्रकरणात पीएसईएन आवश्यक नाही म्हणून तेथे कनेक्शन दर्शविले नाही आहे पीएसईएन बार अर्थपूर्ण नाही तर एएलई सिग्नल G लl जोडलl आहे तर बाकीचे आवश्यक आहे तर पी 0 ते पी 7 या लोअर ऑर्डर अॅड्रेस बसच्या लॅचिंगसाठी जाते आणि डेटा बस डी 0 ते डी 7 जोडली जाते म्हणून येथून आम्ही पोहोचत आहोत तर EA बार पिन ग्राउंड करणे आवश्यक आहे आणि आम्ही बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करत असतानाही ही EA बार लाइन त्या कोड मेमरी प्रवेशासाठी आधारलेली असणे आवश्यक आहे म्हणूनच आपण या बाह्य कोड आणि डेटा स्पेसला कसे आच्छादित करू शकतो यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो म्हणूनच हे बरेच सोपे आहे कारण प्रोग्राम संचयित करण्यासाठी संचयित करण्यासाठी स्वतंत्र ईप्रोम वापरण्याऐवजी बर्याच बाबतीत असे घडते की आपण मायक्रो कंट्रोलर्ससह आमच्या सिंगल एक्सटीरियर्समध्ये एकच रॅम चिप जोडली आहे तर हे प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी दोन्ही कार्य करते तर त्या उद्देशासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे तर आपण रॅम चिप घेतो आणि नंतर प्रोसेसरची ही WR बार लाइन रॅमच्या WR बार लाइनला जोडतो आणि हे RD बार ते PSEN बारला कनेक्ट करतात आणि ते ओई बार लाइनशी जोडलेले असतात RD बार किंवा PSEN बार यापैकी जे सिग्नल सक्रिय असेल ते ओई बार लाइनशी सक्रिय केली जाईल तर ते रॅम डेटा प्रदान करेल म्हणूनच डेटा प्रवेश करत असल्याचे सांगत असताना आरडी बार सक्रिय केला जातो आणि जेव्हा रॅम रॅम प्रोग्राम आणि डेटा या दोन्ही मेमरी एक्सेस करत असतो तेव्हा PSEN बार सक्रिय केला जातो स्मृती म्हणूनच आपल्याला दोन्ही प्रकरणांमध्ये रॅम एक्सेस करणे आवश्यक आहे म्हणूनच बाह्य मेमरी मर्यादित प्रमाणात असलेल्या प्रणालींसाठी ही एक सामान्य पद्धत आहे म्हणून आपण रॉम आणि रॅम ला स्वतंत्रपणे समाविष्ट करत नाही त्यामुळे आपण एक RAM जोडतो जो ROM चा उद्देश पूर्ण करतो तर आपण असे आच्छादित करतो तर ही रीड बार आणि पीएसईएन बार या दोन लाइन्स काढून टाकल्या जातात आणि त्या रीड बार लाइनला दिल्या जातात ही रीड बार लाइन कमी होईल आपण येथे सांगताना असे सांगू की संबंधित संकेत हे एक रीड ऑपरेशन आहे त्याचप्रमाणे राइट बार लाइन रैमच्या राईट बार पिनशी कनेक्ट केली आहे तर उर्वरित गोष्टींवर आपण आधीच चर्चा केली आहे तर ही केवळ एक अतिरिक्त गोष्ट आहे जी आपल्याला करायची आहे कोड आणि डेटा स्पेस यांचे ओवरलैपिंगकरण्यासाठी रीड बार आणि PSEN बार आपल्याला बंद करावे लागेल तर कोड आणि डेटास्पेसच्या आच्छादित होण्याचा प्रथम फायदा काय आहे तर ते डेटाला मेमरी म्हणून रॅमवर लिहिले जाऊ शकतात आणि डेटा मेमरी तसेच कोड मेमरी वाचू शकतात तर कोणतीही कोड मेमरी सामान्य रॉममध्ये नसते त्यामुळे आपण तिथे लिहित नाही आपण फक्त डेटा वाचतो तिथले कोड वाचतो आणि प्रोग्रॅममध्ये असलेले कॉन्स्टंट्स वाचतो तर त्यांना कोड म्हणून देखील मानले जाऊ शकते आणि त्या स्थिरता देखील रॉममध्ये ठेवल्या जातात जर आपण लिहिण्याकरिता रॅमचा वापरत असाल तर आपण WR बार पिन प्रवेशचा वापरू शकतो आणि मग आपण रॅमवरील डेटा मेमरी म्हणून मूल्ये लिहू शकतो आणि जर आपण प्रोग्राममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आपण तो PSEN बार वापरू शकतो किंवा जर आपण रॅमच्या डेटा भागामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असाल तर आपण रीड बार लाइनचा वापरू शकतो तर मग या सर्व गोष्टींचा काय फायदा आहे तर हे प्रोग्रामला बाहेरून रॅममध्ये डेटा डाउनलोड करण्यास आणि रॅममधून कोड कार्यान्वित करण्यास अनुमती देतात तर बर्याच वेळा असे घडते की या मायक्रोकंट्रोलर आधारित प्रणालीसह आपण प्रोग्रामसह वैयक्तिक संगणकाद्वारे संवाद साधू शकतो आणि नंतर डाउनलोड केबलद्वारे आपण प्रोग्रामला किटवर डाउनलोड करतो म्हणून प्रोग्राम प्रथम पीसी वर विकसित केला जातो तर आपण पीसी वर सिम्युलेशन करतो म्हणून जेव्हा आपण समाधानी होतो तेव्हा आपण त्या प्रोग्रामसाठी पीसी वर एक ऑब्जेक्ट कोड व्युत्पन्न करतो आणि नंतर तो ऑब्जेक्ट कोड 8051 किटवर डाउनलोड केला जातो जेव्हा जर ते रॉम असेल तर आपल्याला त्या रॉमच्या प्रोग्रामिंगसाठी जावे लागेल आणि ते महाग आहे कारण जर आपल्याला काहीतरी बदलवायचे असेल तर रॅमच्या तुलनेत ते थोडे कठीण जाईल म्हणूनच याऐवजी जर आपल्याला रॅम कोड मेमरी म्हणून वापरण्यासाठी मिळाला असेल तर आपण रॅम वर व्हॅल्यू लिहू शकतो तर अशाप्रकारे संपूर्ण प्रोग्राम रॅम मध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो आणि नंतर आपण प्रोग्राम तसेच डेटासाठी ती रॅम वापरू शकतो तर आपल्याकडे असलेल्या मेमरी रचणेकडे लक्ष दिले तर ही प्रोग्राम मेमरी रचना आहे म्हणून आपण 8051 मध्ये 0000 पासून FFFF साठी एकूण पत्त्याची जागा दिली आहे आता 0000 वरून प्रवेश करण्यासाठी आपण EA बारला समान केले तर याचा अर्थ आपण अंतर्गत मेमरीमधून प्रवेश करीत आहोत आणि जर आपण EA बार 0 केले तर तो डेटा मेमरीमध्ये प्रवेश करेल तर आपण हा भाग मिळाला की काय होते तर आपण आपला संपूर्ण प्रोग्राम बाह्य मेमरीमध्ये ठेवू शकतो जेणेकरून जेव्हा EA बार 0 असेल तेव्हा आपली संपूर्ण बाह्य मेमरी आपल्याकडे असलेल्या बाह्य EPROM म्हणून कार्य करेल तर बाह्यतः आपण 64 के प्रकारची प्रोग्राम मेमरी कनेक्ट करतो PSEN बार लाइन सक्रियकरणाद्वारे या संपूर्ण बाह्य चिपमध्ये प्रवेश केला जाईल प्रारंभिक प्रवेशासाठी आपण या EA बार लाइनला एक बरोबर केल्यास ते अंतर्गत मेमरी वापरेल परंतु त्यानंतर जास्त मेमरी संपल्यानंतर ते बाह्य मेमरी वापरेल उदाहरणार्थ 8051 मध्ये आपल्याकडे 4 किलो बाइट इंटरनल मेमरी रॉम आहे म्हणूनच जेव्हा ते पुढील पत्त्यासह समाप्त होते तेव्हा हे या बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करते दुसरीकडे डेटा मेमरीच्या भागासाठी आपल्याला हे 00 ते FF पर्यंत मिळाले आहे तर ही अंतर्गत मेमरी असेल आणि FF पासून ते बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करेल तर आपल्याकडे अंतर्गत मेमरीसाठी केवळ 128 बाइट्स आहेत प्रथम ते 00 ते 127 पर्यंत अंतर्गत मेमरी असेल आणि नंतर 128 नंतर ते बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करेल आणि हे MOVX सूचनाद्वारे केले जाईल म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण MOVX सूचना वापरत असाल तेव्हा ते बाह्य मेमरी वापरेल आणि जेव्हा आपण MOV सूचना वापरत असाल तर ते अंतर्गत मेमरीसाठी असेल तर आपण येथे डेटा हालचालींच्या दोन सूचना असल्याचे पाहू एक म्हणजे MOV आणि दुसरे MOVX म्हणूनच MOV अंतर्गत प्रवेशासाठी आहे आणि MOVX बाह्य प्रवेशासाठी आहे काही अर्थाने आपण असे म्हणू शकतो की 8051 ची एकूण डेटा मेमरी 64 के असेल परंतु त्यापैकी 128 बाइट अंतर्गत मेमरी असेल तर हे 64 के बाह्य अधिक हे 128 बाइट इंटिरिअल आहे अशी एकूण डेटा मेमरी आहे ज्यात आपण प्रोग्रॅम मेमरी बाजूला ठेवू शकतो जेव्हा EA 0 च्या समान असेल तेव्हा प्रोग्राम्समध्ये प्रवेश केला जाऊ शकतो तर यामुळे या बाह्य मेमरीमध्ये प्रवेश होईल जर ही ईए बार लाइन 1 च्या समान असेल आणि कमाल पत्ता 4 के असेल तर 0 ते 4K पत्त्याच्या श्रेणीसाठी त्याचा या मेमरीमध्ये प्रवेश होईल आणि जेव्हा पत्ता 4K च्या पलीकडे जाईल तेव्हा तो बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करेल जर EA बार लाइन एक च्या समान असेल तर 0 आणि 4 के दरम्यानच्या पत्त्यांसाठी अंतर्गत मेमरी रॉमवर पोहोचेल आणि 4 के च्या पलीकडे ते बाह्य रॉमचा वापर करेल जर कोणत्याही पत्त्यासाठी त्या बाबतीत EA बार लाइन 0 च्या बरोबरीची असेल तर ती ऑपकोड प्राप्त करण्यासाठी किंवा सूचना प्राप्त करण्यासाठी बाह्य मेमरीमध्ये जाईल तर हे अत्यंत लवचिक आहे म्हणून आपण आपल्या गरजेनुसार ही सिस्टम कॉन्फिगर करू शकतो बर्याच मायक्रोकंट्रोलर डेव्हलपमेंट किटमध्ये ते अशा प्रकारे करतात ते या संपूर्ण मेमरीला केवळ बाह्य मेमरी म्हणून मॅप करतात इतर काही प्रकरणांमध्ये काय केले जाते ते म्हणजे EA बार लाइन एक च्या समान रेखांकित केली जाते म्हणूनच ते अंतर्गत मेमरीमध्ये प्रवेश करत असेल जे ऑपरेटिंग सिस्टम कोड मॉनिटर प्रोग्राम ठेवण्यासाठी डिझाइन केले गेले होते आणि हे सर्व वापरकर्ता प्रोग्राम बाह्य मेमरीमध्ये आहेत तर तेही त्या मार्गाने केले जाते जर आपण या चिप मेमरीकडे अधिक तपशीलांने पाहिले तर आपल्याला सापडेल की एकूणच आपल्याकडे 256 बाइट आहेत तर त्या 128 बाइट्समधे 00 ते 7 F आहेतयांना काही विशेष वैशिष्ट्ये असतील आणि उर्वरित 80 ते FF साठी आपल्याकडे काही इतर वैशिष्ट्ये असतील 0 ते 1 F पर्यंत सर्व प्रथम आपल्याकडे काही सामान्य हेतूची नोंदणी आहे तर ते सीपीयू रजिस्टर आहेत तर आपल्या 8085 मायक्रोप्रोसेसरप्रमाणे आपल्याकडे वेगळे सीपीयू रजिस्टर नाहीत कारण आता अंतर्गत मेमरी देखील चिपचा एक भाग आहे म्हणूनच मेमरीच्या तुलनेत सीपीयूमध्ये काहीतरी वेगळे ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणूनच हे रजिस्टर काहीच नाहीत परंतु त्याना अंतर्गत रॅम मध्ये काही जागा आहे तर 0 ते 1 F हे सर्वसाधारण हेतू रजिस्टर म्हणून मिळाले आहे त्यानंतर रॅममधील 20 ते 2 F चे स्थान बीट पत्त्यावर आहे म्हणून आपण वैयक्तिक बिट्समध्ये प्रवेश करू शकतो कारण आपल्याला माहित आहे की मेमरी या शब्दला आकार आला आहे म्हणूनच आपण ज्या शब्दाचा आकार घेतो त्या आकारात ते आठ बिट शब्द आहेत जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकावेळी आठ बिट्स गाठत आहात परंतु बर्याच बाबतीत आपल्याला वेगवेगळ्या बिट्सला एक्सेस करायचे आहे आणि या उद्देशासाठी बिट एड्रेसेबल नावाचा मेमोरी मध्ये एक भाग आहे जागा 20 आठ बिट रुंद आहे आणि या स्थानापासून प्रत्येकास स्वतंत्रपणे प्रवेश करता येतो आणि त्या स्वतंत्रपणे रीसेट केल्या जाऊ शकतात मग 30 ते 7 F आम्हाला मिळाले आणि ते स्क्रॅच पॅड रॅम म्हणून ओळखले जाते तर हे दुसर्या काही हेतूंसाठी आहे तर आपण त्यांचा वापर तात्पुरती स्थाने म्हणून करू शकता कधीकधी आम्ही त्यांचा वापर स्टॅक लोकेशन इ म्हणून करतो तर हे त्या मार्गाने केले जाते आणि त्यानंतर आपल्याकडे 80 ते 8F स्थाने आहेत तर वरची 128 रॅम जी आपल्याकडे असलेली काही अतिरिक्त जागा आहे तर आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबोधित करण्यासाठी दोन्हीचा वापरू शकता म्हणून आमच्याकडे केवळ अप्रत्यक्ष पत्ता असू शकतो किंवा आमच्याकडे विशेष फंक्शन रजिस्टरचा प्रत्यक्ष ऐड्रेस असू शकतो म्हणून आपण पुढे जाताना आम्ही त्यांचे स्पष्टीकरण देऊ म्हणूनच आम्ही ज्या सीपीयू रजिस्टरविषयी बोललो त्याचा हा पहिला भाग आहे प्रत्यक्षात 3२ नोंदणीकृत आहेत या 3२ नोंदी चार बँकांमध्ये विभागल्या आहेत बँक 0 बँक 1 बँक 2 आणि बँक 3 कोणत्याही वेळी रजिस्टरची फक्त एकच बँक कार्यरत असते तर ही सर्वात कमी बँक आहे जी R0 ते R1 पर्यंत नोंदविली आहेत म्हणून आपल्याकडे R0 ते R7 पर्यंत एक बँक आहे आपल्याकडे वेगवेगळ्या रजिस्टर बँका आहेत तर सामान्य हेतू रजिस्टर बँक ही 00 ते 1F आहे आणि आपण पीएसडब्ल्यू 2 आणि 3 म्हणून ओळखल्या जाणार्या प्रोसेसर स्टेटस वर्ड रजिस्टरमध्ये दोन बिट्सद्वारे बँक निवड नियंत्रित करू शकता ज्ञात आहे तर पीएसडब्ल्यू प्रोसेसर स्टेटस वर्ड रजिस्टर आहे तो क्रमांक 2 आणि 3 नोंदणीकृत क्रमांक निवडण्यासाठी वापरला जाऊ शकतो पीएसडब्ल्यूच्या बिट नंबर 2 आणि 3 चा वापर रजिस्टर बँक निवडण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणूनच हे उपयुक्त आहे कारण प्रथम 8085 विषयी चर्चा करताना आपण पाहिले आहे की जर आपण एखाद्या प्रोग्राममधून जात आहात आणि व्यत्यय आला असेल तर कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी सर्व नोंदींचे मूल्य जतन करणे आवश्यक आहे व्यत्यय आणण्याच्या सेवेची ही जबाबदारी आहे कारण ज्या प्रोग्राममध्ये व्यत्यय आला आहे तर त्या व्हॅल्यूज वापरू शकतील आणि परत जाताना त्या सर्व व्हॅल्यूस पुनर्संचयित करण्यापूर्वी लिहील्या गेल्या पाहीजेत आता हे महाग आहे कारण त्यासाठी बरीच पावले उचलण्याची गरज आहे म्हणूनच या 8051 मध्ये आपल्याला बँकांमध्ये स्विच करण्याची लवचिकता मिळाली आहे कदाचित मुख्य प्रोग्राम Bank 0 चा वापरत असेल म्हणून आम्ही जेव्हा सेवा व्यत्यय आणत असतो तेव्हा आम्ही केवळ बँक 1 वर स्विच करू शकतो म्हणून रजिस्टर बँक बदलांची सर्व हाताळणी इंटरप्ट सर्व्हिस रूटीन द्वारे केली जाते त्यामुळे त्या बँकांचा नोंदींवर परिणाम होईल म्हणून 0 नोंदणीकृत बँका अछूत राहतील म्हणून आपण नंतर उप प्रोग्राम किंवा सब रुटीनवरून परत येत असताना आपण पुन्हा बँका स्विच करू शकता जर मूळ बँक पुनर्संचयित केली तर हे संदर्भ स्विचिंग प्रक्रियेस मदत करते म्हणून संदर्भ स्विचिंग तीव्र होते अंतःस्थापित अनुप्रयोग असल्याने जर आपल्याला रिअल टाइम फॅशनमध्ये वेगवान संदर्भ प्रतिसाद हवा असल्यास आहे हे आपल्याला पूर्णपणे मदत करेल